स्वागत आहे तर आम्ही तुम्हाला दाखवणार असलेल्या मॉड्यूल्सचा हा विशिष्ट संच व्यावहारिक अनुप्रयोगांमध्ये तुमचे सैद्धांतिक ज्ञान कसे वापरावे याबद्दल आहे म्हणून जोपर्यंत तुम्ही व्याख्यानांमधील पुस्तकांमध्ये सिद्धांत शिकत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्यानुसार लागू करत नाही तोपर्यंत ते निरुपयोगी आहे म्हणून विशेषत जेव्हा आपण लीनियर इंटिग्रेटेड सर्किट रेखीय एकात्मिक सर्किट किंवा ऑप अँप किंवा MOSFETs आणि त्यांच्या अनुप्रयोगांबद्दल काय बोलत आहात तर आज आपण काय करू आम्ही या विशिष्ट मॉड्यूल्सची अनेक विभागांमध्ये विभागणी केली आहे जेणेकरून विद्यार्थी प्रत्येक उपकरणे काय आहेत हे समजू शकेल आता आम्ही उपकरणांकडे जाण्यापूर्वी जसे मी माझ्या पहिल्या व्याख्यानात म्हटले होते मी तुम्हाला काही इंटिग्रेटेड सर्किटएकात्मिक सर्किट दाखवल्या आहेत नाही का आणि मी तुम्हाला निष्क्रिय आणि सक्रिय घटक देखील दर्शविले तर आपण पॅसिव्ह निष्क्रिय आणि एक्टिव सक्रिय घटक पाहूया तर आम्ही कॅपेसिटरसह प्रारंभ करतो तर तुम्ही पहाल की येथे अनेक प्रकारचे कॅपेसिटर आहेत हे तीन जे मी समोर ठेवत आहे हे तीन विचारात घेऊ हे सर्व कॅपेसिटर योग्य आहेत तर कॅपेसिटर काय आहेत जसे आपण गेल्या वेळी चर्चा केली ते दोन समांतर प्लेट्स आहेत जे डायलेक्ट्रिक सामग्री किंवा हवेने विभक्त प्लेट्स चालवतात तर आम्ही हे कॅपेसिटर कसे मोजू शकतो कॅपेसिटन्स व्हॅल्यू काय आहे आम्ही नेहमी कॅपेसिटरवर 63 व्होल्ट 10 मायक्रोफॅरड पाहू शकतो पण जर मला ते 63 व्होल्ट किंवा 10 मायक्रोफॅरड आहे की नाही हे मोजायचे असेल तर मला कसे कळेल तर हे कॅपेसिटर मोजण्यासाठी कोणती उपकरणे वापरली जातात या विशिष्ट उपकरणाची क्षमता हे देखील आपण पाहू आहे आता कॅपेसिटर जसे आपल्याला माहित आहे की तो एक निष्क्रिय घटक आहे बरोबर आता आपण माझ्या समोर उजवीकडे असलेला दुसरा पाहू तर हा एक PN जंक्शन डायोड आहे आपण पाहू शकता की हा एक डायोड आहे जो मी माझ्या हातात धरला आहे आणि तुम्हाला एक काळा दिसेल आणि जर तुम्ही इथेच लक्ष केंद्रित केलेत जेथे माझे नखे इथे आहेत तेथे चांदीची अंगठी आहे कॅथोड हा डायोड ओळखण्याचा एक सोपा मार्ग आहे एनोड काय आहे कॅथोड काय आहे P काय आहे N काय आहे म्हणून जेव्हा आपण P आणि N म्हणता तेव्हा याचा अर्थ असा की आपल्याकडे दोन सेमीकंडक्टर आहेत एक P आहे नंतर एक N आहे याचा अर्थ आपण डायोड कसे मोजू शकतो ते पाहू तर हा विशिष्ट डायोड मोजण्यासाठी उपकरणे काय आहेत आणि आपल्याला अनेक प्रकारचे डायोड देखील दिसतील जर तुम्हाला अर्धसंवाहक उपकरणे खरोखर समजली असतील तर तेथे अनेक प्रकारचे डायोड आहेत टनल डायोड आहेत जेथे वेक्टर डायोड 8 PN जंक्शन डायोड स्कॉटकीडियोड आहे परंतु हा PN जंक्शन डायोड आहे हे अगदी सोपे आहे परंतु आपल्याला हे देखील समजून घ्यावे लागेल की आपण योग्य कसे मोजू शकतो जे एनोड आहे जे कॅथोड आहे फक्त ते पाहून नव्हे तर उपकरणे वापरून देखील आता आपण आणखी एक पाहू आणि मी तुम्हाला ते का दाखवत आहे याची मला खात्री आहे की तुम्हाला सर्व घटक माहित आहेत सक्रिय घटक काय आहेत निष्क्रिय घटक काय आहेत परंतु सर्व विद्यार्थ्यांना एकत्र घेणे नेहमीच चांगले असते एकदिशा वाढ चांगली नाही आपण एकत्र वाढले पाहिजे आणि म्हणूनच ज्यांना घटक कसे दिसतात हे माहित नाही साधारणपणे बरीच विद्यापीठे त्यांच्याकडे सुविधा आहेत तथापि दुर्दैवाने आपल्याकडे काही विद्यापीठांमध्ये प्रायोगिक सुविधा उपलब्ध नाही आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना सक्रिय आणि निष्क्रिय घटक काय आहेत हे कदाचित माहित असेल किंवा नसेल तर ज्या विद्यार्थ्यांना हे माहित नाही त्यांच्यासाठी हे मी तुम्हाला दाखवत आहे ज्यांना आधीच माहित आहे की ते एक प्रकारचे ताजेतवाने आहे म्हणून आपल्याला जे माहित आहे ते ताजेतवाने करणे किंवा जे काही माहित आहे ते ब्रश अप करणे नेहमीच चांगले असते जेणेकरून आम्ही विसरू नये तर आता आपण दुसरे एक सुंदर घटक घेऊया हे समजणे खूप सोपे आहे आणि हे इतर घटकांच्या दृष्टीने अत्यंत सुंदर दिसते या गोष्टी काय आहेत आपण अंदाज केला आहे ते बरोबर आहे हा लाईट इमीटिंग डायोड प्रकाश उत्सर्जक डायोड काय आहे एक पिवळा आहे एक हिरवा आहे आपल्याकडे लाल असू शकतो आपल्याकडे उज्ज्वल क्षेत्र असू शकते किंवा तेजस्वी UV LEDS देखील असू शकतात तथापि आम्ही पुन्हा या विशिष्ट उपकरणांच्या कार्यप्रणालीबद्दल नाही कारण ते आमच्या विशिष्ट मालिकेतला नाही या विशिष्ट मालिकेबद्दल समज म्हणजे घटक काय आहेत आणि कोणती उपकरणे आहेत हे घटक कसे वापरले जाऊ शकतात हे समजून घेण्यासाठी वापरू शकतो बरोबर तर हा लाईट इमीटिंग डायोड प्रकाश उत्सर्जक डायोड आहे पुन्हा त्यात एनोड आणि कॅथोड आहे जेव्हा आपण डायोड दोन टोकांबद्दल बोलता तेव्हा एक एनोड एक कॅथोड आहे ठीक आहे दोन्हीकडे एनोड आहे दोन्हीकडे कॅथोड आहे आता एनोड आणि कॅथोड ओळखण्याचा एक सोपा मार्ग आहे परंतु आपण त्या विशिष्ट मार्गाने समजण्याच्या मार्गाने जाऊ नये कोणता एनोड आहे कॅथोड आहे तो आपण कसा समजून घ्यावा या दृष्टीने पाहू कोणता एनोड आहे कॅथोड आहे PN जंक्शन डायोड आहे की नाही हे आपण नेहमी मल्टीमीटर नावाचे उपकरण वापरू शकतो तर आम्ही थोड्या वेळात मल्टीमीटर बद्दल पाहू चला दुसरा घटक किंवा दुसरे उपकरण पाहूया जे हे आहे आता आपण हे वेगळे ठेवूया आपण येथे काय पाहता तुम्ही इथे काय पाहता हे प्रतिरोधक आहेत आता या रेझिस्टरचे मूल्य काय आहे तर रेझिस्टरचे मूल्य काय आहे हे समजून घेण्यासाठी एक चार्ट आहे तो 100 ओम 1 किलो ओम 2 किलो ओम 100 मेगा ओम आहे का परंतु प्रतिकार मोजण्याचे आणखी एक मार्ग आहे आणि ते मल्टीमीटर वापरणे तर मल्टिमीटरचा वापर आपण कसा करू शकतो हे समजून घेण्यासाठी पाहू की या विशिष्ट प्रतिरोधकांचे प्रतिकार मूल्य काय आहे तर प्रतिरोधक DC मधील दुसरी संकल्पना म्हणजे प्रतिकार बरोबर परंतु जर तुम्हाला AC समजले तर प्रतिकार अधिक वैध नाही आणि आम्हाला प्रतिबाधा समजून घ्यावी लागेल पुन्हा आत्ता प्रतिबाधाबद्दल काळजी करू नका या विशिष्ट मालिकेची कल्पना तुम्हाला गोंधळात टाकणारी नाही किंवा आयुष्य अधिक गुंतागुंतीचे बनवू नका जीवन खूप सोपे आहे त्याचप्रकारे कोणत्याही उपकरणाची कोणतीही समज कोणत्याही विषयाची समजून घेण्यामुळे आपण वास्तविक जीवनातील समस्येशी जोडतो तेव्हा ते सोपे करू शकतो ठीक आहे तर आम्ही प्रत्येक रेझिस्टरचे मूल्य काय आहे ते पाहू ठीक आहे ही कल्पना आहे की आपण पाहू शकतो की आपण प्रतिरोध कसे मोजू शकतो आणि या प्रतिरोधकांचे मूल्य काय आहे आता आपण पुढच्याकडे जाऊया मी तुम्हाला ट्रान्झिस्टर दाखवतो तर मी ते असे ठेवतो तर आपण पाहू शकता की तेथे तीन लीड्स बरोबर आहेत एक ट्रान्झिस्टर NPN आहे दुसरा PNP आहे बरोबर तर आपण पाहू की कोणता NPN आहे जो PNP बीटावर आधारित आहे जो करंट गेन आहे पुन्हा आपल्याला ट्रान्झिस्टर कसे मोजता येतील हे PNP ट्रान्झिस्टर हे NPN ट्रान्झिस्टर आहे की नाही हे कसे समजेल हे समजून घ्यावे लागेल तर हे पुन्हा मला मेटल कॅन दिसते तर ते पॅकेज केलेले आहे ट्रान्झिस्टर या विशिष्ट धातूच्या आत आहे जे धातूच्या कॅनमध्ये आहे म्हणून जर तुम्ही हे कॅन उघडले तर तुम्हाला एक छोटी चिप मिळेल जी तुमची ट्रान्झिस्टर आहे मी पुन्हा सांगू इच्छितो की जेव्हा आपण एकात्मिक सर्किट BJTs किंवा बायपोलार द्विध्रुवीय जंक्शन ट्रान्झिस्टर बद्दल बोलता तेव्हा आपल्याला अलीकडेच माहित नाही आम्ही ते वापरत नाही आम्ही जे वापरत आहोत ते MOSFETs आहेत MOSFET हे मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर आहेत म्हणून जेव्हा आम्ही BJT बद्दल बोलतो तेव्हा हे सर्व डिजिटल घटक असतात मी आतापर्यंत तुम्हाला दाखवलेल्या सर्व गोष्टींना स्वतंत्र घटक म्हणतात ठीक आहे तर आपण आणखी एक ट्रान्झिस्टर पाहू आणि हे आहे पॉवर ट्रान्झिस्टर तर आपण लहान पासून प्रारंभ करूया हे पॉवर ट्रान्झिस्टर आहे आपण पॉवर ट्रान्झिस्टर पाहू शकता बरोबर आता ही पॉवर ट्रान्झिस्टर ही काळी गोष्ट ही काळी गोष्ट काय आहे या विशिष्ट सॉकेट किंवा काळ्या गोष्टीसाठी काय उपयोग आहे या विशिष्ट गोष्टीच्या वापराला हीट सिंक उष्णता सिंक म्हणतात उष्णता दूर किंवा उष्णता नष्ट करून उधळली जाते करा तर या पॉवर ट्रान्झिस्टरद्वारे निर्माण होणारी उष्णता या उष्णता सिंकचा वापर करून उधळली जाते हे 2 वॅट्ससाठी आहे परंतु जर ते जास्त वॅटेज असेल किंवा ते 5 वॅट असेल तर आपल्याकडे मोठे उष्णता सिंक आहे आपण पुन्हा पाहू शकता की हीट सिंक आहे बरोबर ही काळी गोष्ट हीट सिंक आहे ही पॉवर ट्रान्झिस्टर आहे ठीक आहे तर हे देखील ट्रान्झिस्टर आहे म्हणून आपण जेव्हा कोणी आपल्याला ट्रान्झिस्टर असल्याचे दर्शवितो तेव्हा हे गोंधळून जाऊ नका हे दोन्ही ट्रान्झिस्टर आहेत अनुप्रयोग वेगळा आहे हे पॉवर अनुप्रयोगांमध्ये वापरले जाऊ शकत नाही हे वीज अनुप्रयोगांमध्ये वापरले जाऊ शकते जेव्हा उच्च शक्ती असते तेव्हा उष्णतेची उच्च ऊर्जा असते आणि उष्णता विरघळण्याची आवश्यकता असते अन्यथा इतर इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये अडचणी निर्माण होतात तर आता मला आशा आहे की आम्हाला माहित असेल की बहुतेक घटक वेगळे घटक आहेत आम्ही जे पाहिले ते आम्ही तुमचे आवडते आणि या विशिष्ट व्याख्यानाचा भाग आणि या विशिष्ट अभ्यासक्रमाचा भाग MOSFET पाहू तर तुम्ही बघता हे IC आहे हे इंटिग्रेटेड सर्किट एकात्मिक सर्किट आहे बरोबर आणि पुन्हा एक हीट सिंक आहे जर तुम्हाला हीट सिंक कनेक्ट करायचा असेल तर तुम्ही हा विशिष्ट भाग वापरून कनेक्ट करू शकता तुम्हाला हे दिसले की तुम्ही हे स्क्रू करू शकता आणि उष्मा सिंकला जोडू शकता येथे 3 आहेत बरोबर गेट सोर्स ड्रेन सोर्स अंतर्गत सब्सट्रेटशी जोडलेला आहे तर आमच्याकडे सबस्ट्रेटसाठी स्वतंत्र कनेक्शन नाही त्याचप्रमाणे परंतु जर तुम्हाला पुन्हा MOSFET वापरायचे असेल तर आम्ही ते हीट सिंकशी जोडू शकतो जसे मी सांगितले की ही विशिष्ट गोष्ट आम्ही हीटसिंकशी जोडू शकतो आपण येथे ते स्क्रूद्वारे हीटसिंकशी जोडलेले आहे आम्ही पाहिले आहे हीटसिंक असे दिसते ही सगळी काळी गोष्ट तिथे सगळी उष्णता बुडते समजले म्हणून जेव्हाही आपण काहीही पाहतो तेव्हा आपण ओळखण्यास सक्षम असले पाहिजे जोपर्यंत आपण बोलू शकत नाही प्रश्न विचारणे कठीण आहे तर एकदा तुम्हाला कळले की ही हीट सिंक आहे हीट सिंकचा उपयोग काय आहे पण जर तुम्हाला ही गोष्ट काय आहे हे माहित नसेल तर विचारणे खूप कठीण आहे तर शब्दावली समजून घ्या सर्किटमधील आजूबाजूचे घटक काय आहेत ते समजून घ्या आणि मग तुमच्या जिज्ञासेतून तुमच्या आवडीनुसार तुम्हाला बरेच प्रश्न पडू शकतात तर आपण शेवटच्या वर्गात आधीच पाहिलेल्या गोष्टी बघूया आणि आपली इंटिग्रेटेड सर्किट एकात्मिक सर्किट कोणती मी तुम्हाला हे इंटिग्रेटेड सर्किट एकात्मिक सर्किट दाखवले आहे नाही का तर हे एकात्मिक सर्किट आहे कसे हे इंटिग्रेटेड सर्किट एकात्मिक सर्किट आहे का होय हे एकात्मिक सर्किट देखील आहे फरक फक्त पिनची संख्या आहे तर या आणि या विशिष्ट IC मध्ये काय फरक आहे हे Op Amp आहे जे सिंगल Op Amp आहे हे एक क्वाड ऑप amp आहे क्वाड Op Amps मध्ये इंटिग्रेटेड सर्किट एकात्मिक सर्किट quad Op Amp तर 4 IC वापरण्याऐवजी एकच सिंगल ऑप अँप तुम्ही एकच सिंगल IC वापरू शकता जे सर्व क्वाड ऑप एम्प्स एका सिंगल IC मध्ये समाकलित आहेत तर हे वापरण्याचा फायदा म्हणजे सिंगल ऑप एएमपीएसच्या तुलनेत कमी जागेची आवश्यकता असेल तर हे ऑपरेशन एम्पलीफायरबद्दल आहे आम्ही ऑपरेशन अॅम्प्लीफायरचे पॅरामीटर्स काय आहेत ते तपशीलवार पाहू आणि आम्ही अनेक प्रयोगांशी सहसंबंधित करू की या विशिष्ट ऑपरेशन एम्पलीफायरचा वापर काय आहे तर प्रयोग समजून घेण्यासाठी अनुप्रयोग समजून घेण्यासाठी आपल्याला प्रथम माहित असणे आवश्यक आहे की इंडिकेटर सर्किट काय आहेत प्रतिरोधक काय आहेत कॅपेसिटर काय आहेत डायोड म्हणजे काय आणि मग आपल्याला DC वीज पुरवठा काय आहे हे देखील माहित असले पाहिजे वीज पुरवठा चित्रात कसा येतो आम्ही या op amp ला बायसिंग कसे देऊ शकतो आम्ही वर्ग क्रमांक 2 मध्ये बघणार किंवा वर्ग क्रमांक 2 किंवा 3 पाहिला असेल जर मला योग्यरित्या आठवत असेल की जेव्हा आम्ही ऑपरेशनल अॅम्प्लीफायर वापरतो तेव्हा आम्हाला बायस व्होल्टेज द्यावे लागते हा बायस व्होल्टेज एक DC व्होल्टेज आहे हा DC व्होल्टेज वीज पुरवठा वापरून दिला जातो तो एक DC वीज पुरवठा आहे आम्ही प्रयोगांच्या या संचामध्ये पाहू DC वीज पुरवठा कसा दिसतो आणि आपण DC वीज पुरवठा कसा वापरू शकतो DC वीज पुरवठ्याची नवीन आवृत्ती काय आहे DC वीज पुरवठ्याची जुनी आवृत्ती कोणती आहे ती व्हेरिएबल आहे किंवा नाही आपण या प्रकारच्या गोष्टी पाहू तर आमच्याकडे हे एकात्मिक सर्किट नाहीत असे आम्ही कसे म्हणू आमच्याकडे एकात्मिक सर्किट नाहीत आणि आपल्याकडे जे आहे ते आहे आपल्याकडे सर्व स्वतंत्र घटक आहेत आमच्याकडे वेगळे घटक आहेत जे तुमचे ट्रान्झिस्टर आहेत प्रतिरोधक आहेत डायोड आहेत कॅपेसिटर आहेत बरोबर तर तुमच्याकडे ट्रान्झिस्टर रेझिस्टर डायोड कॅपेसिटर आहेत तुमच्याकडे प्रकाश उत्सर्जक डायोड आहे आणि तुमच्याकडे एक MOSFET आहे जर मला हे घटक वापरायचे असतील आणि मला सर्किटची चाचणी करण्यासाठी सर्किट तयार करायचे आहे तर दोन मार्ग आहेत एक म्हणजे तुम्ही PCB प्रिंटेड सर्किट बोर्ड बनवता तुम्ही इथे या मध्ये पाहू शकता प्रिंटेड सर्किट बोर्ड ज्यावर तुम्ही तुमच्या इंटिग्रेटेड सर्किटसह अनेक घटक बसवले आहेत ते इथे कुठे आहे इंटिग्रेटेड सर्किट आपल्याकडे कॅपेसिटर आहे कॅपेसिटर कोठे आहे आता आपण लोकांना माहित असले पाहिजे हे कॅपेसिटर आहे हे कॅपेसिटरसारखे दिसते इथे काय जुळत आहे तुम्ही बघता हे एक कॅपेसिटर मग इथे 2 कॅपेसिटर आहेत 4 प्रत्यक्षात 1 2 3 4 होय ओळखू शकतात ठीक आहे मग आपल्याकडे येथे कॅपेसिटर आहेत येथे नंतर आपल्याकडे IC आहेत आपल्याकडे इंडिकेटर सर्किट आहे आपल्याकडे प्रतिरोधक आहेत आपण प्रतिरोधक पाहू शकता तर हे देखील कॅपेसिटर आहे हे एक हे तपकिरी होय हे हे तुमचे पेपर कॅपेसिटर आहे रेझिस्टर कॅपेसिटर आणि नंतर तुमचे IC सर्व काही सिंगल प्रिंटेड सर्किट बोर्डवर बसवले जाते ते कसे जोडले जाते ते सोल्डरिंग नावाच्या प्रक्रियेचा वापर करून जोडलेले असते त्याला सोल्डरिंग म्हणतात आपण येथे पाहू शकता की हे सर्व सोल्डर आहे याचा अर्थ असा की एकदा माझ्याकडे हा PCB आला की मी घटकाची चाचणी केली तर मी घटक सोल्डर करतो आणि सर्किट कदाचित काम करत नाही किंवा ते कार्य करत नाही मग हे आम्हाला सोल्डर काढायचे आहे तरच आम्ही हे प्लग आउट करू शकतो जे छापील सर्किट बोर्डच्या वैयक्तिक घटकांना या सर्किटच्या बाहेर प्लग करू शकतो तर याला पर्याय काय असा एखादा मार्ग आहे ज्याद्वारे आपण त्याची चाचणी करू शकतो आणि मग आम्ही हा PCB बनवू शकतो म्हणून आपल्याला या गोष्टी पुन्हा पुन्हा बदलण्याची गरज नाही तर या विशिष्ट मार्गाने जर तुम्हाला हे योग्य दिसले तर ते अनेक जटिल स्तरांवर जाते परंतु तुम्हाला हे बरोबर दिसते ते अधिक जटिल आहे आणखी जटिल आहे तर अनेक घटक एकत्र सोल्डरिंग सोल्डर दिसतात आता जर काही घडले आणि नंतर त्यात काही दोष आहे तर आपल्याला प्रथम समजून घ्यावे लागेल दोष कुठे आहे जर तुम्हाला दोष आढळला तर आपण कॅपेसिटर सदोष असल्याचे सांगू तुमचा IC दोषपूर्ण आहे तुम्हाला ते डी सोल्डर करावे लागेल आणि तुम्हाला ते बाहेर काढावे लागेल आता ही गोष्ट करणे ही एक मोठी वेदना आहे आणि जी ठीक नाही म्हणूनच आम्ही काय करू शकतो आम्ही सोल्डरिंग करण्यापूर्वी या सर्किटची चाचणी करू शकतो तर आम्ही या सर्किटची चाचणी कोठे करू शकतो पुढील प्रश्न आहे आम्ही चाचणी कशी करू शकतो जर मी ते सोल्डर करू शकत नाही तर सर्किटची चाचणी घेण्यासाठी पर्यायी व्यवस्था का आहे तर उत्तर होय आहे उत्तर माझ्या हातात ही सुंदर गोष्ट आहे बरोबर कदाचित तुम्ही माझ्या गुलाबी शर्टमुळे पाहू शकत नाही आता तुम्ही पाहू शकता की ते झूम इन आहे याला ब्रेडबोर्ड म्हणतात ब्रेडबोर्डचे नाव खूप मनोरंजक आहे म्हणून पूर्वी ते प्रत्यक्षात ब्रेड कापण्यासाठी वापरले जात होते ते पॉलिश केलेले लाकूड होते जे ब्रेड कापण्यासाठी वापरले जात होते आणि नंतर 1970 च्या दशकात लोकांनी या विशिष्ट बोर्डचा शोध लावला आणि आम्ही याला ब्रेडबोर्ड म्हणतो येथे फायदा असा आहे की आपल्याला कोणतेही सोल्डरिंग करण्याची आवश्यकता नाही ब्रेडबोर्ड एकात्मिक आहे किंवा ते आंतरिकरित्या जोडलेले आहे आता इथे तुम्ही बघता ही ओळ तेथे पंक्ती आहेत आणि स्तंभ आहेत तर तुम्ही एकतर सकारात्मक वापरू शकता नवीन ब्रेडबोर्ड या चिन्हासह येतो तर येथे हे अधिक सोपे आहे सकारात्मक प्लस किंवा नकारात्मक येथे वजा दिसतो तर आपण पॉझिटिव्ह टर्मिनलला प्लस ग्राउंड ते वजा जोडू शकता आणि नंतर आपल्याकडे पंक्ती आणि स्तंभ आहेत तर मी पुन्हा रेझिस्टर कनेक्ट करू शकतो मी ते तुम्हाला दाखवतो या मार्गाने तुम्ही बघता कनेक्ट करणे सोपे आहे तर मी ब्रेडबोर्डवर संपूर्ण सर्किट बनवले तर आता पुन्हा समजून घ्या ही ओळ जी मला ती तुम्हाला दुसऱ्या रेझिस्टरने दाखवू देते ही विशिष्ट ओळ ही एक जोडलेली आहे पुढील एक दुसऱ्याशी जोडलेले नाही तर म्हणून आपण येथे लक्ष केंद्रित करूया होय हे पुढच्याशी जोडलेले नाही परंतु हे हे येथे जोडलेले आहे हा संपूर्ण स्तंभ जर तुम्ही हा एक स्तंभ मानला तर ओळ एक स्तंभ आहे संपूर्ण स्तंभ जोडलेला आहे पण पुढचा एक पहिल्याशी जोडलेला नाही म्हणूनच मी यासारख्या प्रतिरोधकांना जोडले यासारखे प्रतिरोधक नाही म्हणून तरीही तुम्हाला माहित असेल आणि मला खात्री आहे की तुम्ही हा ब्रेडबोर्ड वापरला आहे मी सांगत असलेला मुद्दा असा आहे की तुम्ही या ब्रेडबोर्डचा वापर संपूर्ण सर्किट तयार करण्यासाठी करू शकता जे तुम्ही या PCB ऐवजी येथे पाहत आहात ब्रेडबोर्डवर सर्किट तयार करा आणि नंतर सर्किटची चाचणी घ्या एकदा तुमचे सर्किट ठीक झाले की मग तुम्ही हे विशिष्ट छापील सर्किट बोर्ड वापरा आणि तुमचे घटक सोल्डर करा बरोबर तर ब्रेडबोर्ड हा एक पर्यायी दृष्टिकोन आहे सर्किट बनवण्याचा एक चांगला दृष्टीकोन आणि त्याची चाचणी करा आणि मग आम्ही छापील सर्किट बोर्डकडे जाऊ ठीक आहे आता बराच वेळ असल्याने तुम्हाला माहित आहे हे सकारात्मक नकारात्मक येथे आहे परंतु या विशिष्ट ब्रेडबोर्डचे काय आपण हे विशिष्ट ब्रेडबोर्ड पाहू शकता त्यात कोणतेही चिन्ह नाही आपण काही सकारात्मक नकारात्मक चिन्ह पाहू शकता कोणतेही चिन्ह नाही बरोबर तर वैकल्पिकरित्या या ब्रेडबोर्डला एक कनेक्शन दिले आहे या टर्मिनलला जोडून तुम्ही कोणत्याही रेषेला सकारात्मक म्हणून कोणत्याही रेषा नकारात्मक म्हणून वापरू शकता म्हणून आपल्याला पिन वापरण्याची आवश्यकता नाही आपल्याला येथे जोडण्यासाठी तारा वापरण्याची आवश्यकता नाही आपण थेट DC वीज पुरवठा वापरू शकता आपण येथे ग्राउंड देऊ शकता सकारात्मक देऊ शकता तर ब्रेडबोर्ड वापरण्याचा हा एक सोपा मार्ग आहे परंतु या ब्रेडबोर्डच्या तुलनेत हा ब्रेडबोर्डचा मोठा आकार आहे याचा अर्थ असा की तुम्ही येथे मोठे सर्किट करू शकता किंवा तुम्ही सिंगल ब्रेडबोर्डवर अनेक सर्किट कॅन्टेस्ट करता बरोबर लहान ब्रेडबोर्डच्या तुलनेत ब्रेडबोर्ड वापरण्याचे नुकसान आता जेव्हा आपण असे म्हणतो की आम्ही ब्रेडबोर्ड वापरत आहोत आम्ही प्रतिरोधक बसवत आहोत आम्ही कॅपेसिटर बसवत आहोत आणि आम्ही ट्रान्झिस्टर लावत आहोत पहिली गोष्ट म्हणजे आपण वापरत असलेले रेझिस्टर आम्हाला हवे असलेले मूल्य आहे का उदाहरणार्थ जर मी म्हणतो की आम्हाला 100 ओमचा रेझिस्टर वापरायचा आहे आपण याची खात्री कशी करता मूल्य 100 ओम आहे तर ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याकडे मल्टीमीटर नावाचे काहीतरी आहे तुम्ही बघा हे असे दिसते मला खात्री आहे की जसे मी आधी सांगितले होते की मल्टीमीटर कसा दिसतो हे तुम्ही बऱ्याच जणांनी आधीच पाहिले आहे ज्यांना त्यांच्यासाठी मल्टीमीटर कसे दिसते हे माहित नाही त्यांच्यासाठी हे मल्टीमीटर आहे आणि मी तुम्हाला ते दाखवतो मल्टीमीटरची कार्ये आता मी फक्त तुम्हाला हे दाखवत आहे की मल्टीमीटर कसा दिसतो ठीक आहे हे देखील एक मल्टीमीटर आहे दोन्ही मल्टीमीटर आहेत तुम्ही अंक पाहू शकता जर मी ते चालू केले तर तुम्हाला काही अंक दिसतील बरोबर तर हे अंक आहे म्हणूनच डिजिटल मल्टीमीटर जेव्हा आपण हे चालू केले तेव्हा आपण डिजिटल मल्टीमीटरच्या अंकाच्या दृष्टीने वाचन पाहू शकता आता आपण पाहू की काय कार्ये आहेत किंवा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण मल्टीमीटरने करू शकतो ठीक आहे तर एक माझ्या हातावर आहे आणि हे ओळखणे सोपे आहे की मी ते पिवळ्यासारखे संदर्भित करू शकतो बरोबर हे केशरी आणि राखाडी आहे बरोबर आता प्रत्येक डिजिटल मल्टीमीटरची भूमिका पाहू आणि मी घटक कसे मोजू शकतो तर आत्ता आपण पटकन समजून घेऊया की आपल्याकडे घटक आहेत आमच्याकडे सक्रिय साधने निष्क्रिय उपकरणे सारख्या घटकांसारखे प्रतिरोधक आहेत आणि मग आपल्याकडे ब्रेडबोर्ड आहे आणि आम्ही ब्रेडबोर्डवर योग्यरित्या सर्किट लागू करण्यापूर्वी PCB वरील सर्किटच्या अंतिम अंमलबजावणीपूर्वी आम्हाला ब्रेडबोर्डचा वापर करावा लागेल आणि ब्रेडबोर्डवर लागू करण्यापूर्वी आपल्याला हे माहित असले पाहिजे की त्याचे मूल्य काय आहे प्रत्येक घटक हे मूल्य मोजण्यासाठी आम्ही डिजिटल मल्टीमीटर नावाची ही विशिष्ट उपकरणे वापरू शकतो आता प्रोब आहेत त्यांना प्रोब म्हणतात जे माझ्या हातात आहे ते तुम्हाला दिसते एक लाल आहे एक काळा सोपे आहे एक काळा आहे एक लाल आहे तर काळे हे ग्राउंड किंवा कॉमन आहे आणि तुम्हाला इथे दिसेल जर मी हे प्रोब्स बाहेर काढले तर तुम्हाला इथे दिसेल काय लिहिले आहे व्होल्ट ओम व्होल्ट व्होल्टेज आणि ओम रेझिस्टन्स बरोबर पहा मग हे ग्राउंड किंवा कॉमन आहे येथे लिहिले आहे चेतावणी म्हणजे 1000 व्होल्ट DC 750 व्होल्ट AC 1000 व्होल्ट DC 750 व्होल्ट AC याचा अर्थ असा होऊ शकतो की आपण हे उपकरण त्या विशिष्ट व्होल्टेजवर चालवू शकत नाही जर ते खूप जास्त असेल तर ते मल्टीमीटरला नुकसान करेल आपण त्याकडे जाऊ शकत नाही आता जर तुम्हाला करंट मोजायचे असेल व्होल्टेज आणि रेझिस्टन्स जर तुम्हाला करंट मोजायचा असेल तर आमच्याकडे हे मिलीअँपिअर आणि अँपिअर आहेत तुम्ही मिलीअँपिअर एम्पीयर A इथे पाहू शकता आता या मल्टीमीटरवर अनेक कार्ये आहेत जे आपण येथून जातो आणि नंतर आपण प्रत्यक्षात घटकांचे मूल्य मोजतो पहिली गोष्ट आपण पाहू हे बंद आहे तर तुम्ही डिस्प्लेवर जाऊ शकता का डिस्प्ले बंद आहे आता आपण या दिशेने जाऊ या हे AC व्होल्टेज आहे आता आम्ही आणखी 200 व्होल्ट पुढे जाऊ AC जास्तीत जास्त 200 मोजू शकते जर तुम्ही 350 व्होल्ट दिले तर तुम्हाला काहीही दिसत नाही जर तुम्हाला 350 व्होल्ट मोजायचे असतील तर तुम्हाला परत 7 50 मध्ये रूपांतरित करावे लागेल हे knobs 200 20 2 200 millivolts आहेत त्याचप्रकारे DC अँपिअर 200 मायक्रोअँपिअर 2 मिलीअँपिअर नंतर आपण 200 मिलिअँपिअर 20 अँपिअर खाली जाऊ शकता त्याचप्रमाणे AC व्होल्टेज येथे आपण पाहता 20 अँपिअर 2 200 मायक्रोएम्पीयर नंतर आम्ही या विशिष्ट विभागात जातो ज्याला HFE म्हणतात हे ट्रान्झिस्टर मोजण्यासाठी वापरले जाते आपण येथे पाहू शकता हे अगदी सोपे आहे NPN ट्रान्झिस्टर किंवा PNP ट्रान्झिस्टर तर आपण ट्रान्झिस्टर कसे जोडू शकतो ते पाहू प्रत्यक्ष प्रयोग करताना प्रदर्शन पाहू आता आपण पुढील विभागात जाऊया जे आपले ऑफ आहे पुन्हा ते येथे ऑफ आहे हे 180o आहे 0 चा विचार केल्यास 180 आहे नंतर पुढील एक डायोड आहे पुढील एक हे शॉर्ट सर्किट समजण्यासाठी आहे जर सतत कनेक्शन असेल तर ते समजणे सोपे आहे जेव्हा आपण हा प्रतिकार करतो तेव्हा आपण पाहू की तेथे एक ओम आहे बरोबर येथे आपण पाहू शकतो की तेथे एक ओम आहे हे रेझिस्टरसाठी आहे आम्ही 200 पासून सुरुवात करतो आम्ही 2 किलो ओम 20 किलो ओम 200 किलो ओम 2000 किलो ओम वर जातो किंवा तुम्ही 20 मेगा ओम आणि 200 मेगा ओम असे म्हणू शकता जोपर्यंत 200 मेगा ओम ते मोजू शकत नाही बरोबर मग आपण DC व्होल्टेजवर जातो DC व्होल्टेज 200 मिलिव्होल्ट 2 व्होल्ट 20 व्होल्ट 200 व्होल्ट एक 1000 व्होल्ट पासून सुरू होते आणि आम्ही आमच्या मूळ मुद्द्यावर परत आलो जे तुमच्यासाठी बंद आहे हे या विशिष्ट मल्टीमीटरचे कार्य आहे आता हे मल्टीमीटर वारंवारता मोजू शकते का नाही वारंवारता मोजण्याचा पर्याय नाही तर आपण दुसरा मल्टीमीटर कसा पाहू शकतो जे ऑरेंज कलर आहे मला ते बंद करू द्या नेहमी लक्षात ठेवा जर तुम्ही मल्टीमीटर बंद केले नाही तर ते बॅटरी वापरेल ती विजेची उपभोग घेईल येथे एक बॅटरी आहे जी आपण कनेक्ट करू शकता आपण ती उघडू शकता आणि आपण बॅटरी घालू शकता आणि मल्टीमीटरची मागील बाजू ही साधारणपणे 9 व्होल्ट बॅटरीवर चालते आम्ही दुसरा मल्टीमीटर पाहतो पुन्हा मल्टीमीटरमध्ये प्रोब असतात त्यांना प्रोब म्हणतात मी हे काढून टाकतो आता तुम्ही आता बरोबर पाहू शकता आता मी या बाजूने गेलो तर इथे कोणत्या वेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे घड्याळाच्या विरोधी दिशेने दिशेने जर मी घड्याळ विरोधी गेलो तर मी व्होल्टेज पाहू शकतो आणि जर मी घड्याळाच्या दिशेने घड्याळाच्या दिशेने गेलो तर मी तुम्हाला करंट 10 एम्पीयर AC आणि DC पाहू शकतो हे AC आणि DC दोन्ही मोजू शकते मिलिअँपीयरवर जा मायक्रो अँपिअरवर जा जर मी घड्याळाच्या विरुद्ध दिशेने गेलो तर मला व्होल्टेज AC आणि DC दिसतात तुम्ही आणखी लक्ष केंद्रित केल्यास एक सरळ रेषा DC आहे एक प्रकारची साइन वेव्ह AC अल्टरनेटिंग व्होल्टेज DC डायरेक्ट करंट किंवा डायरेक्ट व्होल्टेज आहे तर पुढे येथे असे आहे की आपण कॅपेसिटर मोजू शकता आपण डायोड मोजू शकता आपण प्रतिरोधक मोजू शकता तीनही गोष्टी ज्या तुम्ही मोजू शकता बरोबर आपण येथे मोड बदलू शकता जेथे आपण पाहता तेथे एक ऑटो पॉवर आहे एक ऑटो मोड आहे जो आपण येथे पाहू शकता आपण ऑटोला कॅपेसिटन्स मोड किंवा रेझिस्टन्स मोडमध्ये बदलू शकता किंवा आपण बदलू शकता मूल्य समजा रेझिस्टरचे उच्च मूल्य आहे आपण पुन्हा मोड बदलू शकता आता पुढील एक आपले हर्ट्झ असेल पहा हे फंक्शन पूर्वीच्या मल्टीमीटरमध्ये नव्हते हर्ट्झ म्हणजे फ्रिक्वेन्सी शिवाय काहीच नाही तर आम्ही या मल्टीमीटरचा वापर करून वारंवारता मोजू शकतो आम्ही या विशिष्ट मल्टीमीटरचा वापर करून वारंवारता मोजू शकत नाही हे मल्टीमीटर या मल्टीमीटरपेक्षा चांगले आहे हे सांगत नाही हे या व्याख्यानमालेचे ध्येय नाही म्हणून ते कोण तयार करते याबद्दल काळजी करू नका या मल्टीमीटरने त्या मल्टीमीटरने तुम्हाला सांगण्याची आमची कल्पना नाही आमची कल्पना आहे की जर तुम्हाला मल्टीमीटर मिळाले किंवा तुमच्याकडे मल्टीमीटर असेल तर मल्टीमीटरमध्ये कोणते पॅरामीटर्स आहेत जे तुम्ही ते वापरू शकता आणि तुम्ही ते विविध घटक किंवा DC व्होल्टेज AC व्होल्टेज सारख्या इतर पॅरामीटर्स मोजण्यासाठी ऑपरेट करू शकता करंट AC करंट प्रतिरोधक क्षमता वारंवारता बरोबर आपण तापमान मोजू शकता आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रगतीसह जसे मी सांगितले आहे की डिजिटल मल्टीमीटरमध्ये एनालॉग इलेक्ट्रॉनिक्स अधिक आहे जर आपण हे मल्टीमीटर पाहिले तर आपण ते खरोखर उघडले तर तेथे बरेच अॅनालॉग घटक आहेत पण असं असलं तरी मी इथे जो मुद्दा मांडत आहे तो म्हणजे आता आपल्याकडे आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे तुमचे तापमान म्हणून जर तुम्ही येथे पाहिले तर हे तापमान आहे याचा अर्थ आपण तापमान देखील मोजू शकतो तर आपण जे मोजू शकतो आम्ही केवळ प्रतिकार मोजू शकत नाही आम्ही केवळ कॅपेसिटन्स मोजू शकत नाही आम्ही केवळ वारंवारता मोजू शकत नाही आम्ही तापमान देखील मोजू शकतो याचा अर्थ आत्ता खोलीचे तापमान काय आहे किंवा विशिष्ट पृष्ठभागाचे तापमान काय आहे जे आपण मोजू शकतो त्यासाठी आम्हाला वेगळी प्रोब हवी आहे आणि हे प्रोब इथे आहे म्हणून मी हे मल्टीमीटर खाली ठेवतो कारण सध्या आमचे कार्य किंवा आमचा अनुप्रयोग तापमान मोजणे आहे मी म्हटल्याप्रमाणे कंपनीबद्दल काळजी करू नका तुम्ही एक उत्तम गोष्ट निवडा उदाहरणार्थ जर कोणाला मल्टीमीटर खरेदी करायचे असेल तर ते फ्लयुक खरेदीकरा ते अधिक अचूक महाग आहे पण सध्या ध्येय हे नाही काय महाग आहे काय अचूक आहे तुमच्याकडे मल्टीमीटर असल्यास ध्येय समजून घेणे आहे तुम्ही प्रतिरोधक मोजू शकता का आपण कॅपेसिटर मोजू शकता आपण उपकरणे मोजू शकता आपण घटक मोजू शकता तेच एकमेव ध्येय आहे तर आता आमच्याकडे हा विशिष्ट सेन्सर आहे आमच्याकडे काहीच नाही पण जर तुम्हाला टीप दिसली तर ती एक टीप आहे तर मी तुम्हाला ती दाखवतो जेणेकरून तुम्हाला टीप दिसू शकेल होय होय तुम्ही इथे बिंदू पाहू शकता आणि ती टीप तुमच्या थर्मोकपलशिवाय काहीच नाही तुम्ही पाहू शकता तुम्ही इथे पाहू शकता बरोबर ही टीप तुमची थर्मोकपल आहे तर आपण थर्मोकूपलचे कार्य कोठेतरी कधीतरी पाहणार आहोत परंतु हे समजून घ्या की हे एक प्रकारचे तापमान सेन्सर आहे जे तापमान मोजू शकते आता जे काही तापमान मोजले जाते ते मिलिव्होल्टच्या बाबतीत आउटपुट देते म्हणून जर तुमच्या इलेक्ट्रॉनिक सर्किट्सना आधीच माहित असेल की या विशिष्ट सेन्सरच्या आउटपुटवर मिलिव्होल्ट प्राप्त झाला आहे आणि तुमच्याकडे मूल्ये आहेत तर तुम्ही तापमानाच्या संदर्भात ते सहसंबंधित करू शकता तर इथे तुम्ही मिलिव्होल्ट म्हणू शकणार नाही इथे तुम्ही डिग्री सेंटीग्रेड पाहू शकाल तुम्हाला इथे डिग्री सेंटीग्रेड दिसेल तर या प्रोबला या विशिष्ट मल्टीमीटरशी कसे जोडावे तर इथे पुन्हा तुम्ही पहाल की 10 काय आहे 10 अँपिअर करंट पुढील कॉमन ग्राउंड इथे व्होल्ट रेझिस्टन्स तापमान हर्ट्झ मिलिअँपीयर मायक्रो अँपीअर म्हणजे तुम्ही व्होल्टेज मोजल्यास तुम्ही या विशिष्ट टर्मिनलला कनेक्ट करू शकता आपल्याला तापमान कनेक्ट करावे लागेल आपल्याला या आणि कॉमन दरम्यान कनेक्ट करावे लागेल जर आपल्याला मोजमाप वारंवारता हवी असेल तर आपल्याला हे आणि हे कनेक्ट करावे लागेल जर आपल्याला मिलीअँपिअर मायक्रोएम्पीयर करंट मोजायचे असेल तर आपल्याला यासह हे मोजावे लागेल आणि हे तेव्हाच जेव्हा ते उच्च करंट वर जाते करंट 10 एम्पीयर मध्ये आहे मग तुम्हाला या विशिष्ट टर्मिनल्सला जोडणे आवश्यक आहे तर मी काय करेन मी हे उघडेल ही तर आम्ही ते उघडतो आपण येथे पहा आणि नंतर आम्ही दुसरा उघडतो आता आम्ही ते आता घालू ते अगदी सोपे आहे काळे आणि लाल मी सांगितले काळा आणि लाल म्हणून हे असेच ठेवा मी जे केले आहे ते मी ते पुन्हा उघडेल ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी तुम्हाला जे येथे लाल रंग आणि काळे कॉमन आहे आणि आम्ही ते घालतो आता जर मी ते येथे ठेवले तर ते तापमानात आहे हे योग्य थर्मोकूपल आहे तर या विशिष्ट खोलीचे तापमान काय आहे हे मोजण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही जे पाहू शकता ते 22 अंश सेंटीग्रेडच्या आसपास आहे 22 अंश सेंटीग्रेड का कारण एअर कंडिशनर चालू आहे तर सुमारे 22 अंश सेंटीग्रेड ठीक आहे तर तो एकाच उपकरणात अनेक गोष्टी वापरण्याचा एक सोपा मार्ग आहे फक्त एकच डिव्हाइस ठेवून तुम्ही अनेक गोष्टी करू शकता पण जर मी या थर्मोकपलला स्पर्श केला तर तुम्हाला तापमानात बदल दिसेल जर मी थर्माकोपलला स्पर्श केला तर तुम्हाला हा बदल दिसेल कारण माझ्या हातातील 2 बोटांच्या आत उष्णता खोलीच्या तापमानापेक्षा जास्त आहे तापमानात झालेला बदल तुम्ही लगेच पाहू शकता ते म्हणजे 20 ते 29 25 पर्यंत डिग्री सेंटीग्रेड आहे जर मी हात चोळून जास्त उष्णता निर्माण केली तर ते आणखी दाखवेल पण पुन्हा मी मांडत असलेला मुद्दा आहे तापमान मोजण्याची तरतूद आहे वारंवारता मोजण्याची तरतूद आहे तर वारंवारतेचे मोजमाप करण्यासाठी मल्टीमीटरचा वापर केला जाऊ शकत नाही या समजात येऊ नका मल्टीमीटर तापमान मोजण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही बरोबर अशी साधने आहेत जी आम्हाला अगदी बरोबर माहित नाहीत आणि अशी उपकरणे आहेत जी आम्ही ते समजू शकत नाही आम्ही ते वापरण्यास सक्षम नाही आम्ही ते आमच्या अंडरग्रेडमध्ये पाहू शकत नाही बरोबर कारण आपण सर्व विद्यापीठांमधून आलो आहोत जिथे ते सिद्धांतावर लक्ष केंद्रित करतात आणि त्यांनी काही प्रयोगांच्या सेटवर लक्ष केंद्रित केले परंतु उच्च तंत्रज्ञान असलेले सर्व घटक तुम्हाला देण्यासाठी त्यांना पुरेशी सुविधा नसेल हे अगदी बरोबर आहे त्याबद्दल काळजी करू नका तुम्हाला काय समजले पाहिजे ते म्हणजे उपकरणाचा संच दिल्यास त्या उपकरणांचा काय उपयोग होतो आणि तुम्ही त्याचा वापर विशिष्ट प्रयोगांसाठी करू शकता तर अंतिम ध्येय म्हणजे फक्त उपकरणे किंवा फक्त उपकरणे समजून घेणे नाही किंवा फक्त एकात्मिक सर्किट्स अंतिम ध्येय आहे ते लागू करणे जोपर्यंत तुम्ही लागू करत नाही तोपर्यंत मी हे पुन्हा पुन्हा सांगत आहे सिद्धांत खूप महत्वाचा आहे सिद्धांत अत्यंत महत्वाचा आहे परंतु जर आपण व्यावहारिक स्वरूपात लागू केले नाही तर ते उपयुक्त नाही म्हणून सिद्धांत वापरा सिद्धांत समजून घ्या मी या विशिष्ट व्याख्यानाबद्दल बोलत आहे पुन्हा हे अवलंबून आहे जर तुम्ही गणित घेत असाल तर जर तुम्हाला गणित दिसले तर भौतिकशास्त्रात बरेच अनुप्रयोग आहेत रसायनशास्त्राचा अनुप्रयोग आहेत तर प्रत्यक्षात तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही तुमच्या सैद्धांतिक ज्ञानाचे प्रायोगिक भाषांतर करत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या सैद्धांतिक ज्ञानाला न्याय देत नाही जे मी म्हणू शकतो तर आता आपण बघूया की आपण वेळोवेळी कोणते प्रयोग करत आहोत प्रत्यक्षात आपण प्रयोगांच्या यादीत जाण्यापूर्वी जे आम्ही काळाच्या ओघात करत आहोत प्रथम माझी कल्पना आहे की तुम्हाला हे माहित असले पाहिजे उपकरणे काय आहेत तर आता मी पाहिले आहे जर मी पटकन पुनरावृत्ती केली आम्ही हे DC घटक पाहिले आम्ही PCB पाहिले जे हे आहे मग आम्ही सोल्डरिंग पाहिले या ब्रेडबोर्डमध्ये तुमचा ब्रेडबोर्ड कोणता आहे याला पर्यायी काय आहे ते आम्ही पाहिले आहे बरोबर मग आपण मल्टीमीटर पाहिले मल्टीमीटर हे एक उपकरण आहे ज्याचा वापर प्रतिकार क्षमता मोजण्यासाठी केला जाऊ शकतो हे तापमान मोजण्यासाठी वापरले जाऊ शकते ते वारंवारतेसाठी वापरले जाऊ शकते त्याचा वापर डायोड मोजण्यासाठी केला जाऊ शकतो तो NPN आणि PNP ट्रान्झिस्टर मोजण्यासाठी वापरू शकतो की ट्रान्झिस्टर NPN आहे की ट्रान्झिस्टर PNP आहे आणि असेच पुढे तर खूप महत्वाचे साधन आता आपण एक एक करून डिव्हाइसच्या पुढील संचाकडे जाऊया आणि आधी आपण डिव्हाइसच्या पुढील सेटवर जाण्यापूर्वी मल्टीमीटरचा वापर वेगवेगळ्या घटकांना मोजण्यासाठी कसा केला जातो ते पाहू ठीक आहे तर या विशिष्ट मॉड्यूलसाठी हा या मॉड्यूलचा शेवट आहे आणि पुढील मॉड्यूल आम्ही स्वतंत्र घटकांची भिन्न मूल्ये पाहू तर आपण पुढील मॉड्यूल मध्ये भेटू धन्यवाद